तर त्यांनी आम्हाला बेसिस फंक्शन्स बदलून अचूकतेत सुधारणा करण्याच्या अंतिम चर्चेत आणले आहे तर आम्ही बेसिस फंक्शन्स बद्दल बोलू तेथे मोठ्या प्रमाणात दोन वर्ग आहेत ज्यास एक उप डोमेन आणि दुसर्यास पूर्ण डोमेन म्हणतात तर याचा अर्थ काय आहे पल्स फंक्शन जे आपण आधीपासून पाहिले होते म्हणून पल्स बरोबर होते ते येथे 0 आणि येथे 1 आहे तर हा बेसिस फंक्शन केवळ संपूर्ण डोमेनच्या काही डोमेनमध्ये नॉनझेरो असतो हे सर्वत्र नॉनझेरो नसते तर हा शब्द स्वत ला स्पष्टीकरणात्मक आहे म्हणूनच त्याला सब डोमेन बेसिस फंक्शन म्हणतात तर पल्सऐवजी आपण देखील करू शकता चांगले करू शकता म्हणून हे टेलर मालिकेसारखे आहेत टेलर मालिकेची ही टेलर मालिका कॉन्स्टन्टची पहिली टर्म आहे दुसरी लिनिअर असेल बरोबर तर आपल्याकडे ही त्रिकोणी बेसिस फंक्शन असू शकतात उदाहरणार्थ हे एक बेसिस फंक्शन आहे जे इतर बेसिस फंक्शन कधीकधी यासारखे असू शकते आणि असेच आहे तर हा दुसरा वर्ग आहे तर हे असे आहे हे बेसिस फंक्शन a बेसिस फंक्शन b बेसिस फंक्शन c हे कन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने केले गेले आहे ते खूप हुशार आहे पुन्हा जिथे हे 1 आहे बेसिस फंक्शनचे मूल्य 0 आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे पाहू शकता की हे फंक्शन येथे एक आहे माझे ड्रॉइंग थोडेसे खराब आहे परंतु हे 0 येथे पाहिजे आणि यासारखेच जुळले पाहिजे हो तर a प्रथम बेसिस फंक्शन आहे b हे दुसरे बेसिस फंक्शन आहे c हे तिसरे बेसिस फंक्शन आहे आणि तसेच तर जर आपण उदाहरणार्थ फक्त बेसिस फंक्शन a आणि बेसिस फंक्शन d घेऊया समजा मी ही दोन बेसिस फंक्शन जोडली तर निकाल कसा दिसेल तर येथून प्रारंभ करू आणि येथपर्यंत जाऊ तर मी a आणि b जोडत आहे बरोबर जेव्हा मी येथून प्रारंभ करतो तेव्हा हे फंक्शन कसे दिसेल b 0 आहे बरोबर तर हा असाच जाईल जेव्हा मी b या टप्प्यावर येतो तेव्हा 0 च असतो आणि आता मी येथे येईपर्यंत ते पुन्हा 1 होईल तर मी हे आणि हे जोडत आहे आणि मला एक ओळ मिळणार आहे तुम्ही पाहु शकता की हे दोन वक्र कॉन्स्टन्ट सोबत जोडत आहेत आणि नंतर खाली जाताना हे सर्व मार्गाने 0 वर जाईल कारण बेसिस फंक्शन a आता 0 आहे मी ही कल्पना वाढवू शकतो समजा आता मी y चे फंक्शन म्हणून बेसिस फंक्शनसारखे काहीतरी करतो b निवडू नका Y चे फंक्शन म्हणून बेसिस फंक्शन निवडा त्याला काही बेसिस फंक्शन b च्या 1 आणि 2 पट व्हॅल्यू देऊ तर मग काय होईल हा कसा दिसेल हे असे आहे जेथे बेसिस फंक्शन a हे असे आहे बेसिस फंक्शन b असे आहे आता मी ही दोन बेसिस फंक्शन एकत्रित करीत आहे परंतु वेगळ्या उंचीसह तर हे आता कसे दिसेल मी येथून प्रारंभ करेन तेव्हा व्हॅल्यू उजवीकडे अनुसरण करेल तर हे असे वाचले जाईल आणि ही उंची 2 होण्यास भाग पाडले जात आहे तर येथून इथपर्यंत कसे जाईल सरळ रेषा तर फंक्शनच्या या टप्प्यावर त्याचे मूल्य 2 होईल कारण या टप्प्यावर fa 0 आहे आणि fb 2 आहे बरोबर आहे म्हणजे तेथे fb 2 पट आहे तर हा वर जात आहे आणि नंतर येथे खाली येईल तर असे करून आपण या तीन विभागांना काय म्हणाल ते रेषीय आहेत तर मी हे केले की मी हे फंक्शन पीस वाईस लिनिअर अप्रॉक्सिमेशनने बदलले आहे तर माझे फंक्शन जे मी अप्रॉक्सिमेट करत आहे आता कंटिन्यूअस आहे याआधी माझे फंक्शन पल्स बेस फंक्शन वापरुन व्यक्त केलेले कंटिन्यूअस नव्हते तर मी आता कंटिन्यूअस बेस फंक्शनसाठी गेलो आहे परंतु अद्याप हे वेगळे नाही हे योग्य नाही परंतु ते पल्सपेक्षा चांगले आहे आता आपल्याला फक्त किंमत मोजावी लागणार आहे एका एमएन ची गणना करन्यासाठी थोडे अधिक अधिक काम करावे लागेल पूर्वी माझ्या माहितीच्या परिमाणात माझे जी फक्त 1 होते त्यामुळे आता हे इंटिग्रेट करणे खूप सोपे होते आता हे एक रेषात्मक फंक्शन असेल तर आपण ही कल्पना वाढवू शकता की आपल्याला आपल्याशी व्यवहार करू शकणार्या ओळींचा सामना करावा लागणार नाही हे आपल्याला माहित आहे अर्धा कोसाइन्स हे आपले बेस फंक्शन असू शकते तर शेवटी ते सब डोमेन बेस फंक्शन बद्दल आहेत संपूर्ण डोमेन बेस फंक्शन्स आहेत जे नावानुसार सूचित करतात की ते सर्व रेषेतून नॉनझेरो आहेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षामध्ये शिकलेल्या एका अतिशय लोकप्रिय पूर्ण डोमेन कॉससाठी किंवा कॉसएचसाठी काही अनुमान विद्यार्थीः पूर्ण डोमेन पूर्ण डोमेन म्हणजे ते डोमेनमध्ये सर्वत्र नॉनझेरो आहे बेसिक फंक्शन सिंक हे अधिक क्लिष्ट काहीतरी सोपे आहे विद्यार्थीः कॉसएच साइन आणि कॉसच्या संयोजनाचे काय आहे त्यांना काय म्हणतात तुम्ही फर्स्ट इयर सिंगल आणि सिस्टीममध्ये अभ्यास केलेला साइन आणि कॉसचे संयोजन काय आहे यापुढे अधिक गुंतागुंत नाही विद्यार्थीः फूरियर फुरियर मालिका बरोबर आहे म्हणून माझ्याकडे काही असल्यास मी माझ्या बेस फंक्शनला असे लिहू शकतो तर मी पाहू शकतो आपण सर्वांनी अभ्यास केला आहे की फ्यूरियर मालिका खूप छान आहेत ते नियतकालिक फंक्शनचा अंदाज लावू शकतात अगदी चांगले ब्लाह ब्लाह बरोबर तर आता आपले बेस फंक्शन हे कॉस आणि साइन कॉस आणि साइन सर्वत्र नॉनझेरो बनले आहेत आणि आता मी त्यांचे गुणांक आणि द्वारे प्रतिनिधित्व करीत आहे आणि अर्थातच मला काळजी घ्यावी लागेल अशी एक डीसी टर्म आहे तर जर मला हे आधीच माहित असेल की माझा उपाय दोलन सारखा दिसत आहे तर मग पल्स बेस फंक्शन किंवा पीस वाईस अप रेखीय का निवडावे पुढे आपण बेस फंक्शन निवडणार आहोत जे मी अंतर्ज्ञानाने आता पूर्ण करणार आहे म्हणजेच ते बेस फंक्शनच्या जवळ जाईल तसे केल्यास मी कॅपिटल N च्या छोट्या व्हॅलूसह दूर जाईल जर वास्तविक समाधान सायनुसायडल असेल तर हो विद्यार्थीः मूळ द्वारे विभाजित होय ते मूळ द्वारे विभागले गेले आहेत म्हणजे आर टर्म तशीच राहील आता आपल्या अंशात वाय चे एक फंक्शन असेल गौस चतुर्भुज गौसी गॉस लेजेंड्रे कोणतेही चतुर्भुज नियम मला फक्त एका पॉईंटवर मूल्यमापन करणे आवश्यक आहे हे फंक्शन काय आहे याची पर्वा करीत नाही म्हणूनच आपण फंक्शनची काळजी घेत नसलेल्या चतुर्भुज नियमांच्या सामर्थ्याचे आपण अधिक कौतुक कराल फक्त त्याचे मूल्यांकन करा साइन आणि कॉस याचे मूल्यांकन करणे सोपे आहे काय आहे त्यात तर तेच धोरण आपण वापरू तर समस्येवर अवलंबून कोणते बेस फंक्शन निवडायचे ही एक कला आहे तर या बरोबर ही विशिष्ट ओळख अखेरच्या इंटिग्रल समीकरणापर्यंत आणते